संभाव्य अडथळा ओलांडून कणांचे प्रतिबिंब आणि प्रसारण आतापर्यंत आपण श्रोडिंगर समीकरणाचे उपाय शोधत आहोत जे बद्ध कण दर्शवतात आणि त्याचा अर्थ काय आहे याचा अर्थ वेव्ह फंक्शन ψ x → ∞ ∞ → 0 या व्याख्यानात आपल्याला काहीतरी वेगळे करायचे आहे आपण मुक्त कणांचा विचार करू आणि त्याद्वारे मला म्हणायचे आहे कि ते ∞ मधून येतात परत प्रतिबिंबित करू शकतात आणि ∞ वर जाऊ शकतात तर ≠ ≠ 0 हे x ± ± as म्हणून आणि तुम्ही गृहीत धरू शकता कि अडथळा ओलांडून प्रतिबिंब आणि कणांचे प्रसारण आधीच्या एका समस्येमध्ये आपण काय पहायले होते याचा अर्थ सांगू द्या आपण V0 उंची असलेल्या मर्यादित आकाराच्या बॉक्समधील कणगृहीत धरू आणि आपल्याला आढळेल कि वेव्ह फंक्शन आत शून्य नव्हते परंतु आश्यर्य म्हुणजे ते बाहेर शून्य देखील होते म्हणून जेव्हा एखादा कण मर्यादित असतो त्या बाबतीत त्याची संभाव्यता x2≠0 असते याचा अर्थ बाहेर कण संभाव्यताशक्यता होती जर मी येथे चौकशी केली किंवा येथे कधीकधी तपासले तर मला तो कण सापडला असला तरी संभाव्यता लहान असली तरी त्याच्या बाहेरील संभाव्यता सर्वात मोठी आहे परंतु शून्य नसणे हे शास्त्रीयवर्तनपेक्षा वेगळे आहे शास्त्रीय वर्तन जर बाहेरील कण असल्यास बाहेर कधीच सापडणार नाही तर इतर प्रकरणांमध्येही असेच काही घडते का आणि तेच आपल्याला शोधायचे आहे हे प्रकरण मला नवीन क्वांटम घटनेतील कणांच्या लहरी स्वरूपामुळे असे म्हणायचे आहे जरी तुम्ही ते कण अडथळा ओलांडून जाण्याच्या संदर्भात पाहत असाल तर ते लहरी मध्ये काही नवीन नाही तर मला फक्त हे सांगून तुम्हाला प्रवृत्त करू द्या समजा माझ्याकडे एक पातळ आणि एक जाड स्ट्रिंग आहे आणि आपल्याला काय जे सापडते तर जर नेहमीच लहर येत असेल तर तेथे एक प्रतिबिंब असेल आणि आपण काहीही केले तरीही प्रसारण होईल त्याचप्रमाणे जर माझ्याकडे एक पायरी असेल आणि समजा मी एका कणाला आत येऊ देतो आणि प्रतीकात्मकपणे मी ही ऊर्जा E बनवत आहे जी पायरीच्या उंचीपेक्षा जास्त म्हणजे कण फक्त सरळ क्वांटम मेकॅनिकली आवाज करेल ज्यामुळे कणांना परत येण्याची शक्यता आहे आणि इतर या प्रकरणात बाहेर जातात बहुसंख्य अडथळ्याच्या दुसऱ्या बाजूला जातील कारण आपण शास्त्रीय अपेक्षा करता जेथे सर्व कण दुसऱ्या बाजूला जातात पण क्वांटम यांत्रिकरित्या त्यापैकी काही मागे वळतील आणि हे काहीच नाही कारण तेथे एक लहर संबंधित आहे आणि एक सीमारेषा आहे जिथे लहर इतर घटनांशी जुळतात जे या प्रकारच्या वेव्ह मेकॅनिक्ससारखे आहे समजा माझ्याकडे अडथळ्याच्या उंचीपेक्षा कमी ऊर्जेवर येणारा एक कण आहे नंतर तुम्हाला आढळेल की क्वांटम यांत्रिकदृष्ट्या सर्व कण कमी मागे जात नाहीत कधीकधी आपल्याला दुसरीकडे कण शोधण्याची शक्यता असते शास्त्रीय लहरींमध्ये एकूण आंतरिक परावर्तनात असे घडते की समजा 2 माध्यमांची सीमा आहे आणि एकूण आंतरिक परावर्तन होत आहे या बाजूला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असला तरीही सर्व प्रकाश परत जात आहे आणि म्हणून जर मी येथे दुसरे माध्यम ठेवले किंवा हि काच खूप पातळ केली तर काही प्रकाश त्याच प्रकारे जातो जर मी मर्यादित आकाराची ही पायरी केली तर तुम्हाला बरेच कण सापडतील याला टनेलिंग म्हणून ओळखले जाते तर या सर्व घटना लहरींशी संबंधित आहेत आणि जेव्हा आपण कणांना चालवलेले किंवा त्यांचे गुणधर्म लहरी द्वारे चालवलेले समजतो तेव्हा या घटना कणांच्या वर्तनात देखील येतात तर आता या समस्या आपण टप्प्या टप्प्याने सोडवू या तर मी या व्याख्यानात ज्या समस्येची गुंतागुंत करणार आहे ती म्हुणजे अडथळा ओलांडून कणांचे प्रतिबिंब आणि प्रसारण आहे तर येथे उंची V0 चा अडथळा आहे आणि मी प्रथम ऊर्जा EV0 मध्ये येणारा कण गृहीत धरतो डाव्या बाजूला 0 आहे तर डाव्या हाताला वेव्ह फंक्शनची गणना श्रोडिंगर समीकरण V0 द्वारे केली जाते तर हे Eψ च्या बरोबरीचे आहे E हे 0 पेक्षा मोठे असणे आवश्यक आहे अन्यथा वेव्ह फंक्शन क्षय होते आणि म्हणून माझ्याकडे असलेले उपाय xeikx किंवा k1x किंवा e ik1x काही अँप्लिटयूड A काही अँप्लिटयूड B लहर आत येऊ शकते आणि सीमेवर परत देखील जाऊ शकते तर हे x 0 साठी समाधान आहे जेथे x 0 आहे जे x 0 साठी एक पायरी आहे माझ्याकडे 22md2dx2V0ψEψ आहे आणि हे मला xeαxकिंवा e αx उत्तर देईल जेथे α2mV0 E2 आपण याला अँप्लिटयूड C आणि अँप्लिटयूड D असेही म्हणूया k1 2mE2 तर आपण हे चित्र पुन्हा बनवूया हे x 0 मध्यभागी आहे आणि संभाव्यतेची उंची V0आहे V0येथे येथे वेव्ह फंक्शन आहे जे Aeik1xBe ik1x तर तरंग फंक्शन हे सुपरपोजिशन आहे आणि आम्हाला x 0 साठी उजव्या हाताच्या सीमारेषेच्या माध्यमातून A आणि B सापडेल मला CeαxD e αxहे उपाय आहे A B C आणि डी सीमारेषेद्वारे आणि सीमेच्या अटी म्हणजे x 0 वर निरंतर आणि x0 वर निरंतर असेल आता आमची अपेक्षा आहे की जेव्हा कण डावीकडून येत असतात तेव्हा ते खरोखर खूप दूर जाऊ शकत नाहीत तर कण डावीकडून येत आहेत असे मानू तसेच सुरुवातीला उजवीकडे कण नाहीत जेव्हा आपण x∞ वर जातो तेव्हा कोणतेही कण राहणार नाहीत याचा अर्थ आपण असा निष्कर्ष काढू शकतो की D शून्य नाही परंतु C0 कारण जेव्हा x→∞ तेव्हा C वेव्ह फंक्शन बनवते आणि म्हणून ते 0 होईल तर C शून्य नसल्यामुळे वेव्ह फंक्शन बनते आणि ते ∞होईल कारण x→∞ आणि म्हणून C 0 तर भौतिक अपेक्षेप्रमाणे आपण सीमेपासून दूर कोणत्याही कणांना पाहण्याची अपेक्षा करत नाही आणि जर C शून्य न नसेल तर तरंग फंक्शन उडते हे दोन्ही आपल्याला कल्पना देतात की C ला 0 बनवावे तर उजव्या बाजूला D e αx हा एकच उपायआहे तर आता आपण x0 ही समस्या पुन्हा लिहू शकतो x0 साठी xAeik1xBe ik1x हे D e αx किंवा x0 च्या समान आहे x 0 वर ψ निरंतर आहे हे तुम्हाला AB D देते जे माझे समीकरण 1 आहे आणि हे x 0 वर निरंतर आहे जे मला A Bik αD देईल जे माझे समीकरण 2 असेल येथे दोन समीकरणे आणि तीन अज्ञात आहेत आपण हे कसे सोडवू शकतो आपल्याला तीन अज्ञात जाणून घेण्यात स्वारस्य नाही आपल्याला सर्व BA आणि DA काय आहे हे जाणून घेण्यात स्वारस्य आहे ते आपल्याला पलीकडे जाणाऱ्या कणांचे प्रमाण देतील म्हणून जेव्हा आपण हे सोडवतो तेव्हा दुसरे समीकरण मी A B ikD असे लिहू शकतो जे iαkD आहे आणि हे लगेच तुम्हाला सांगते की D2A1iαk जे 2kAkiα च्या बरोबरीचे आहे आणि B जो D A च्या बरोबरीचा आहे तो 2kAkiα A च्या बरोबरीचा असणार आहे आणि ते तुम्हाला k iαkiα A तर आपल्याला या प्रकरणात हे आढळते कि जेव्हा कण येतात आणि परत जातात आणि येथे काही क्षय तरंग फुंकशन आहेत येथे मला Aeikx मिळेल जे उजवीकडे येणारे कण दर्शवतात Be ikx डावीकडे जाणाऱ्या कणांचे प्रतिनिधित्व करतात असे आढळून आले की BA हे k iαkiα आणि DA2kkiα आता येथे बाहेर पडलेली लहर ही एक स्थायी लहर आहे किंवा कदाचित थोडासा प्रवास करेल कारण A आणि B समान नाहीत तर हे मुळात जेव्हा मी डाव्या बाजूला लिहितो तेव्हा मला AeikxBe ikx असे उत्तर मिळते मी एक तरंग लिहितो जी उजवीकडे जाणारी तरंग आणि डावीकडे जाणारी लहर आहे मी Aeikx चे वर्णन उजवीकडे येणाऱ्या कणांचे प्रतिनिधित्व म्हणून करू शकतो आणि Be ikx डावीकडे जाणाऱ्या या भागांचे प्रतिनिधित्व करतो तर current to the leftcurrent to the right चे गुणोत्तर काहीही होणार नाही परंतु जोपर्यंत आपण प्रतिबिंब गुणांक डावीकडे चालू करत नाही तोपर्यंत प्रतिबिंब गुणांक ही गती असेल कृपया तुम्ही मागील व्याख्यान आठवा ज्या व्याख्यानामध्ये मी वेळ अवलंबून श्रोडिंगर समीकरण घेतले होते वर्तमानB2 काळाची गणना करण्यासाठीA2 ने भागाकार करू जे आपल्याला k iα2kiα2 देईल जे कि 1 आहे तर सर्व कण उजवीकडे येत आहेत प्रत्यक्षात परावर्तित होत आहेत त्याच वेळी कण शोधण्याची शक्यता आहे आणि मी या आकृतीत ते निळ्याद्वारे दर्शवित आहे कारण तेथे एक De αxआहे या भागात कण शोधण्याची शक्यता आहे म्हणून अखेरीस सर्व कण मागे गेले तरी काय होते ते जर मी मोजले किंवा कण शोधण्याचा प्रयत्न केला आणि मला कधीकधी काही कण सापडतील कारण मर्यादित संभाव्यता आहे परंतु प्रतिबिंब गुणांक नक्कीच 1 आहे जेव्हा आपण केस 2 द्वारे ऊर्जा बनवतो तेव्हा काय होते ते पाहू ऊर्जा V 0 पेक्षा जास्त आहे तर आपण काय करत आहोत आपल्याकडे ही पायरी x 0 आहे या पायरीची उंची V0 आहे आणि ऊर्जा मोठी आहे आणि सुरुवातीला कण डावीकडून येत आहेत तर पुन्हा आपण अशी अपेक्षा करतो की येथे काही परावर्तन होईल आणि काही प्रसारित होतील कण डावीकडून येत आहेत सुरुवातीला उजवीकडून कोणतेही कण येत नाहीत तर मला फक्त एकच गोष्ट दिसते की अडथळानंतर कण फक्त उजवीकडे जाऊ शकतात मी x 0 साठी डावीकडे येणारा उपाय घेणार नाही तर सुरुवातीला पहिले निरीक्षण कण डावीकडून येत असल्याने x 0 क्षेत्रासाठी डावीकडे जाणाऱ्या लहरी नसतील तर आपल्याकडे x0 साठी xAeik1xBe ik1x असणार आहे जेथेk12mE2 आणि x0 साठी आपल्याकडे xCeik2x जिथे k22m2 असेल आणि आपल्याला C A आणि B पुन्हा सीमेच्या स्थितीतून शोधावे लागतील सीमेची स्थिती काय आहे ψ x0 आणि x0 बाजूंपासून समान असावी म्हणजे बाजू निरंतर असाव्यात तर AB C संख्या 2 असेल निरंतर असणार आहे तर मी k1A Bik2C घेणार आहे हे माझे समीकरण 1 आहे हे माझे समीकरण 2 आहे किंवा Bk2k1C आता आपण दोन समीकरणे सोडवू शकतो आणि मला 2A1k2k1C किंवा C2k1k1k2A मिळते आणि मला BC A मिळते जे 2k1k1k2 1A आहे जे k1 k2k1k2 Bआहे तर मला C मिळते जे 2k1k1k2A म्हणजे CA2k1k1k2 आणि B जे k1 k2k1k2 A आहे जे सुचवते की BAk1 k2k1k2 आता x 0 मध्ये प्रतिबिंब गुणांक Rcurrent going to the leftcurrent going to the right आहे हा वेग असेल जो k वेळा B2 ने वेग A2 ने विभाजित केला जाईल तर हे बाहेर पडते तेव्हा ते k1 k22 k1k22असेल आणि ट्रान्समिशन गुणांक x 0 साठी वेग v2 असणार आहे जो v2C2v1A2 असेल तर v2 वजा v1 आता v1 वेळा 4k12 k1k22 ने विभाजित करा वेग k च्या प्रमाणात आहे तर हे 4k1k2 k1k22 तर आपण या प्रकरणात काय मोजले आहे जेव्हा एखाद्या डावीकडून येणाऱ्या कणाला अडथळा निर्माण होतो आणि त्याची उर्जा हि शास्त्रीय V0 पेक्षा जास्त असते जर आपण अशी अपेक्षा करू की सापडलेले सर्व कण आता त्या खाली जाईल तेव्हा प्रतिबिंब गुणांक k1 k2 k1k22 च्या बरोबरीचा असेल आणि ट्रान्समिशन गुणांक जो 4k1k2 k1k22 आहे जर तुम्ही हे ऊर्जा विरुद्ध V असे लिहिले तर आपल्याला प्रतिबिंब गुणांक EV0मिळेल जे मी लाल रंगाने दाखवणार आहे ते V0 पर्यंत 1 आहे आणि प्रसारण गुणांक V0 पर्यंत 0 आहे जे मी निळ्या रंगात दाखवणार आहे ते हे परावर्तन गुणांक अचानक 0 बनत नाही परंतु हळूहळू 0 आणि त्यापलीकडे हे ट्रान्समिशन गुणांक अचानक एक होत नाही परंतु हळूहळू दृष्टिकोन असा होतो की TR ची बेरीज नेहमी 1 असते तर हा दुसरा परिणाम आहे जो शास्त्रीय यांत्रिकीपेक्षा भिन्न आहे अगदीV0 पेक्षा जास्त उर्जासाठी तेथे प्रतिबिंब आहे परंतु प्रसारण 1 नाही आता V0 पेक्षा कमी ऊर्जेच्या बाबतीत काय होईल ते आम्हाला सापडले आहे ते म्हणजे कण कणात परत येतो परंतु येथे कण सापडण्याची मर्यादित शक्यता आहे म्हणून जर आपण संपूर्ण अंतर्गत प्रतिबिंबाप्रमाणे अडथळा लहान केला याचा अर्थ माझ्याकडे V0आहे फक्त या छोट्या भागातून पुन्हा कणातून जाण्याची संभाव्यता आहे हे अतिशय गैर शास्त्रीय आहे कारण येथे व्यावहारिकतेची संभाव्यता आहे आणि नंतर ती यातून जाऊ शकते हे टनेलिंग म्हणून ओळखले जाते जरी कण अजूनही ज्या अडथळ्यामधून जाऊ शकतो त्यापेक्षा ऊर्जा कमी आहे आणि प्रकाशाच्या लहरी स्वरूपामुळे ही व्याख्या आहे तर हे व्याख्यान पूर्ण करण्यासाठी मी विचार केला आहे की अडथळा ओलांडून कणांचे प्रसारण आणि प्रतिबिंब आहे आणि हे वर्तन शास्त्रीय वर्तनापेक्षा वेगळे असल्याचे आढळले आहे आणि हे कणांशी संबंधित लहरीमुळे आहे आणि मी तुम्हाला विचार करण्यास प्रवृत्त केले आहे की जर मी पातळ रुंदीचा हा अडथळा बनवला तर ते कदाचित अडथळ्याद्वारे कण प्रसारित करतील जरी त्याची ऊर्जा अडथळ्याच्या उंचीपेक्षा कमी असेल आणि ती टनेलिंगची घटना म्हणून ओळखली जाते ज्याचा मी पुढील व्याख्यानात विचार करेन